या सेशनमध्ये आपले स्वागत आहे मागील सेशनमध्ये आपण रीग्रेशन टेस्ट बद्दल चर्चा करत होतो आणि आपण पाहिले की रीग्रेशन टेस्ट ही टेस्टिंगचा एक महत्त्वाचा टाईप आहे जिथे आपल्याला प्रत्येक चेंजनंतर सॉफ्टवेअरच्या अनचेंज्ड भागाची टेस्ट करणे आवश्यक आहे सामान्यत कोडच्या फक्त काही लाईन्स मध्ये बदल होतो आणि काही हजारो लाईन्स मध्ये किंवा कोडच्या शेकडो हजार लाईन्स मध्ये बदल होत नाही परंतु नंतर आपल्याला ते सर्व अनचेंज्ड केलेले भाग पुन्हा तपासावे लागतात जरी ते आधी पास झाले असले तरीही त्याचे डिपेंडेन्सी हे कारण आहे न बदललेल्या भागात प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतात त्याचे कारण व्हेरिएबल व्हॅल्यू प्रोपगेशन हे आहे काही व्हॅल्यू जे कोडच्या काही लाईन्सच्या चेंज दरम्यान बदलले जाते ते सॉफ्टवेअर द्वारे प्रोपॅगेट होते आणि अनचेंज्ड भागामध्ये सरफेस एज बग्स आणि नंतर आपण पाहिले की सेटअप टेस्ट केसेस जी मूळत सॉफ्टवेअरची टेस्ट घेण्यासाठी वापरली जातात ती अप्रचलित किंवा अवैध टेस्ट केसेसमध्ये विभागली जाऊ शकतात जी आपल्याला डिसकार्ड करण्याची आवश्यकता आहे मग आपल्या कडे रेडन्डन्ट टेस्ट केसेस आहेत ज्या आपल्याला रन करण्याची गरज नाही कारण त्यांच्याकडे बग शोधण्याची शक्यता शून्य आहे कारण ते चेंज पासून खरोखर स्वतंत्र असलेल्या फीचर्स ची टेस्ट करतात आणि मग आपल्या कडे रीग्रेशन टेस्ट केसेस आहेत ज्या सॉफ्टवेअरच्या त्या भागांची टेस्ट करतात ज्यात सॉफ्टवेअरच्या चेंज संदर्भात काही डिपेंडेन्सी आहे आता आपण पाहूया की रीग्रेशन टेस्ट केसेस निवडण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत मेजर रीग्रेशन टेस्ट फंक्शन्स म्हणजे रीग्रेशन टेस्ट निवडण्याचे टप्पे असे आहेत पहिली गोष्ट म्हणजे व्हॅलिड टेस्ट केसेस ओळखणे कारण आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येक चेंज नंतर काही टेस्ट केसेस इनव्हॅलिड ठरतात ती डिस्कार्ड करणे आवश्यक आहे म्हणून आपल्याला प्रथम व्हॅलिड टेस्ट केसेस ओळखावी लागतील आणि व्हॅलिड टेस्ट केस पैकी आपल्याला अनावश्यक टेस्ट केसेस ओळखणे आणि इग्नोर करणे आवश्यक आहे आणि यामुळे आपल्याला रीग्रेशन टेस्ट केसेस तयार करता येतात आणि त्यास रीग्रेशन टेस्ट सिलेक्शन प्रॉब्लेम असे म्हणतात जर रीग्रेशन टेस्ट केसेस खूप हजारो असतील तर आपल्याला त्या कमी करणे आवश्यक आहे जेथे आपण टेस्ट केसेस डिस्कार्ड करतो जी आपल्याला खरोखर डुप्लिकेट प्रकारची नसतात आणि ते खरोखर ऍडिशनल बग्स शोधत नाहीत तर टेस्ट केसेसचा कमी केलेला सेट संपूर्ण रीग्रेशन टेस्ट एक्झेक्युट करण्या इतकाच चांगला आहे आणि आपण निवडलेल्या रीग्रेशन टेस्ट केसेस पैकी रीग्रेशन टेस्टची प्रायोरिटी देखील ठरू शकते आपण त्यांना 1 2 3 4 मध्ये प्रायोरिटी देऊ शकतो ज्यामध्ये एरर शोधण्याची जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी असलेल्या रीग्रेशन टेस्टला हाय प्रायोरिटी दिली जाते आपल्याला प्रायोरिटी देण्याची गरज का आहे आपल्याला प्रायोरिटी देणे आवश्यक आहे कारण जर तुम्ही टेस्ट दरम्यान रीग्रेशन बग्स आधी शोधू शकलात तर डेव्हलोपमेंट टीम प्रारंभ करू शकेल आणि यामुळे आपला डिलिव्हरी टाइम कमी होईल आपल्याकडे शेकडो रीग्रेशन टेस्ट केसेस असू शकतात आणि ती सर्व एक्झेक्युट करण्यासाठी एक आठवडा लागू शकतो आणि जर आपल्याला पहिल्याच दिवसात ते बग्स सापडले तर आपली डेव्हलोपमेंट टीम टेस्ट सुरू करू शकते तर रीग्रेशन टेस्ट च्या प्रायोरिटायझेशन मागील हि ती आयडिया आहे जर आपण ते एका स्किम्याटिक योजनाबद्ध आकृतीच्या रूपात दर्शवितो तर आपण प्रथम चेंज विश्लेषण करतो आणि चेंज विश्लेषण च्या आधारे कोडच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे न बदललेल्या कोडच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे आणि कोणता भाग स्वतंत्र आणि बेस्ड आहे हे शोधून काढतो कोणत्या भागावर प्रभावित कोड आहे आणि टेस्ट केसेस जे हे प्रभावित कोड चालवतात किंवा कार्यान्वित करतात त्यानुसार आपण रीग्रेशन टेस्ट निवडतो आणि नंतर आपण रीग्रेशन टेस्ट एक्झेक्युट करतो आणि रिपोर्ट देतो आणि त्यानुसार रिझल्ट ची पुन्हा टेस्ट करतो आता टेस्ट मधील आणखी एक महत्त्वाचा विषय पाहू जो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्सची टेस्ट करतो आपण आधी सांगितले होते की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅम्स हे आजम्पशन धरून सादर केले गेले होते की जर आपल्याकडे खूप चांगल्या प्रोग्रॅमिंग प्रॅक्टिसेस चा वापर असेल तर बगची शक्यता कमी असेल उदाहरणार्थ इनहेरिटन्स एन्कॅप्सुलेशन वगैरे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे डिफरंट फीचर्स असे आहेत ते अतिशय योग्य प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स म्हणून ओळखले जातात आणि ते संभाव्यत बग रियूझ ची शक्यता कमी करतात तसेच ते डेव्हलोपमेंट एफर्ट कमी करू शकतात आणि त्याच वेळी ते बगची शक्यता देखील कमी करतात आता हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल की टेस्ट करणे खरोखर कॉम्प्लिकेटेड आहे त्यांनी नवीन प्रकारचे बग सादर केले जे आपल्याला प्रोसिजरल कोडमध्ये माहित नव्हते आणि म्हणून आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडसाठी वेगवेगळ्या टेस्टची आवश्यकता आहे आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडमध्ये प्रोसिजरल प्रोग्रॅमिंगसाठी वापरलेली तीच टेक्निक वापरू शकत नाही आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट स्ट्रॅटेजिस ची आवश्यकता आहे आपण ते आता पाहू या परंतु त्याआधी आपण रीग्रेशन टेस्ट वर एक छोटीशी क्विझ घेऊया ज्याची आपण नुकतीच चर्चा केली आहे तर प्रश्न असा आहे की रीग्रेशन टेस्टिंग युनिटवर लागू आहे का इंटिग्रेशन किंवा सिस्टम टेस्टिंग म्हणजे रिग्रेशन टेस्टिंग हि युनिट टेस्टिंग ला अप्लाय होते का इंटिग्रेशन टेस्टिंग किंवा सिस्टम टेस्टिंगला लागू आहे का याचे उत्तर हे आहे की खरं तर टेस्टिंग हि युनिट टेस्टिंग इंटिग्रेशन टेस्टिंगच्या या तिन्ही स्तरांना लागू आहे आणि सिस्टीम टेस्ट हे खरेतर रीग्रेशन टेस्ट हे टेस्टचे वेगळे डायमेन्शन आहे आणि म्हणून आपण असे म्हणू शकत नाही की रीग्रेशन टेस्टचा केवळ एका लेव्हल शी संबंधित आहे तर रीग्रेशन टेस्ट हे टेस्ट चे वेगळे डायमेन्शन आहे आणि ते टेस्ट च्या सर्व लेव्हल ला लागू आहे आता आपण टेस्टिंग पाहू ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअरची टेस्ट कशी करायची आपण तयार केलेला डेटा पाहिला तर रिसर्च चा डेटा जो उपलब्ध करून दिला जातो तो ठराविक डेव्हलोपमेंट ऑर्गनायझेशन आपल्या एफर्ट पैकी 50 टक्के एफर्ट टेस्ट वर खर्च करतात उर्वरित 50 टक्के स्पेसिफिकेशन डिझाइन कोडिंग इत्यादींवर खर्च करतात आणि टेस्ट साठी इतका मोठा खर्च करण्यामागील मुख्य कारण म्हणजे सॉफ्टवेअरची क्वालिटी अवलंबून असते मोठ्या प्रमाणावर टेस्ट केल्याने आणि आता ग्राहक खूप क्वालिटी वर भर देत असल्यामुळे जर एखाद्या संस्थेने बग्सने भरलेले सॉफ्टवेअर रिलीझ केले तर ग्राहक केवळ ते प्रॉडक्ट नाकारतील असे नाही तर ते त्या संस्थेकडून प्रॉडक्ट खरेदी देखील करणार नाहीत म्हणून प्रत्येक ऑर्गनायझेशन टेस्टसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करते आणि त्या संदर्भात ऑब्जेक्ट ओरिएंटेशन प्रस्तावित असताना ऑब्जेक्ट ओरिएंटेशन हा एक प्रोपोज्ड बदल आहे सुरुवातीच्या वर्षांमध्ये प्रत्येकाची अपेक्षा होती की ते टेस्टचे प्रयत्न लक्षणीयरीत्या कमी करेल 50 टक्के प्रयत्न जे खर्च केले जात आहेत ते 20 30 टक्क्यांपर्यंत कमी केले जातील ही अपेक्षा होती परंतु नंतर आता आपण स्वतः शोधून काढले की ऑब्जेक्ट ओरिएंटेशन टेस्टला खरोखर कॉम्पलिकेट करते आणि प्रयत्न कमी करण्याऐवजी अधिक प्रयत्नांची आवश्यकता येथे असू शकते प्रोसिजरल प्रोग्राम मध्ये अस्तित्वात नसलेल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्सची टेस्ट करताना कोणती आव्हाने आहेत ते पाहूया येथे आपल्याकडे नवीन प्रॉब्लेम्स आहेत नवीन प्रकारचे फॉल्टस आहेत आणि म्हणून प्रोसिजरल प्रोग्राम टेस्टमध्ये अस्तित्वात नसलेल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्सची टेस्ट करताना खूप कठीण आव्हाने येत असतात पहिले आव्हान म्हणजे टेस्ट चे युनिट कोणते जर आपल्याला प्रोसिजरल प्रोग्राम चा संदर्भ आठवत असेल तर आपण असे म्हटले होते की युनिट हे फंक्शन किंवा मॉड्यूल असू शकते तर आयडिया अशी आहे की प्रोसिजरल प्रोग्राम मध्ये आपण युनिट्सची टेस्ट घेतो आणि जोपर्यंत युनिट्सची पूर्ण टेस्ट केली जाते त्या नंतर इंटिग्रेशन टेस्ट द्वारे इंटरफेस एरर दूर करण्यासाठी इंटिग्रेशन टेस्ट वर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्यानंतर आपण सिस्टम टेस्ट करतो परंतु प्रोसिजर आणि ऑब्जेक्ट प्रोग्रामच्या प्रोसिजर वरून तुम्हाला असे वाटेल की जर युनिट हे प्रोसिजरल प्रोग्राम मध्ये फंक्शन असेल तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम मधील टेस्टचे युनिट ही पद्धत असू शकते कारण मेथड्स या फंक्शन्सशी एकरूप असतात परंतु आपण असे शोधू शकलो नाही तर ते योग्य नाही इतर गोष्टी म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेशन एनकॅप्सुलेशन इनहेरिटन्स पॉलीमॉर्फिझम डायनॅमिक बाइंडिंगची ही चांगली फीचर्स हे इन्व्हेस्टीगेट करतील का ते टेस्ट मध्ये मदत करतात का ते टेस्ट मध्ये एफर्ट कमी करतात का किंवा ते अधिक कॉम्प्लिकेटेड करतात का आणि अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे का हे सगळे यामध्ये बघितले जाईल चला त्या मुद्द्याना इन्व्हेस्टीगेट करूया आणि नंतर येथे आवश्यक असलेल्या स्टेट बेस्ड टेस्टसाठी नवीन प्रकारच्या टेस्ट चे परीक्षण करूया आणि नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या संदर्भात टेस्ट कव्हरेज विश्लेषण ची आयडिया काय आहे आणि आपण चर्चा केलेली इंटिग्रेशन स्ट्रॅटेजीस देखील पाहूया प्रोसिजरल प्रोग्रामच्या संदर्भात टॉप डाउन बॉटम अप इत्यादी आपण चर्चा केलेली आहे येथे हि कॉन्सेप्ट वापरणे खरोखर योग्य नाही कारण हे हिरार्चिकल डिझाइन नाहीत क्लिअर डिझाइन या फक्त एकमेकांशी इंटरिऍक्ट करणाऱ्या वस्तू आहेत म्हणून आपल्याला वेगवेगळ्या इंटिग्रेशन स्ट्रॅटेजीची आवश्यकता आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमसाठी टेस्टचे योग्य युनिट कोणते आहे हा एक अतिशय फंडामेंटल प्रश्न आहे कारण प्रथम युनिट लेव्हल टेस्ट करताना आवश्यक असलेल्या कोणत्याही टेस्टचा हा पाया आहे तर कोणत्या युनिट्सची किंवा सॉफ्टवेअरच्या कोणत्या एलेमेंट्सची आपल्याला स्वतंत्रपणे टेस्ट करायची आहे आणि नंतर पारंपारिक प्रोसिजरल प्रोग्राम मध्ये इंटिग्रेशन टेस्ट करायची आहे हे महत्वाचे आहे युनिट हे एक फंक्शन आहे परंतु आपण आत्ता हे पाहणार आहोत की ती मेथड खरोखर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स च्या टेस्ट साठी बेसिक युनिट नाही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅममधील टेस्ट चे एकक म्हणून फंक्शनचा विस्तार केल्यास ती अनालॉगीं बरोबर नसेल तर हा क्लेम करण्यामागे काय आधार आहे ते आपण पाहूया वास्तविक हा क्लेम करण्याच्या बेसिसचे श्रेय व्येयुकर च्या Anticomposition axiom ला दिले जाते जे म्हणते की इंडिविज्युअल मेथड ची टेस्ट ही खात्री करू शकत नाही की क्लास ची सॅटिसफॅक्टरी टेस्ट झाली आहे याचा नेमका अर्थ काय आहे ते पाहूया तर वेयुकर म्हणता त्यानुसार वस्तुत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅम्ससाठी योग्य युनिट म्हणजे क्लास आपल्याला सर्व क्लासची आयसोलेशन मध्ये टेस्ट करावी लागेल आणि शेवटी त्या क्लासला एकत्रित करावे लागेल तर क्लास हे टेस्ट करण्याचे चे एक चांगले युनिट का आहे आणि नंतर इंटिग्रेशन योग्य फंक्शन करणार नाही का तर याचे उत्तर असे आहे की जर आपण फक्त मेथड इन्व्हेस्टीगेट केल्या तर आपण बर्याच गोष्टी योग्यरित्या करत नाही एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे ही क्लास ऍट्रिब्युटस आहेत जी डिफरंट मेथड मध्ये इंटिग्रेट केली जातात आपण केवळ मेथडची टेस्ट करून त्यांची टेस्ट घेत नाही आणि क्लास मध्ये सामान्यत स्टेट मॉडेल्स असतात कारण ते डेटा स्टोअर करतात कारण प्रत्येक क्लास हा इतर क्लास चा डेटा स्टोअर करतो एक महत्त्वपूर्ण स्टेट मॉडेल ज्याचा अर्थ असा आहे की क्लास किंवा ऑब्जेक्ट अनेक स्टेट मध्ये अस्तित्वात असू शकतात आणि जर आपण एका स्टेटमध्ये एक पद्धत इन्व्हेस्टीगेट केली तर ती एका स्टेटमध्येच योग्यरित्या कार्य करत असेल परंतु क्लास असताना ते इतर काही स्टेट मध्ये फंक्शन करणार नाही म्हणून आपण क्लासचे स्टेट मॉडेल आणि ऑब्जेक्ट वेगवेगळ्या स्टेट्स कशा गृहीत धरतात याचा विचार करणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला तेथील मेथड इन्व्हेस्टीगेट करण्याची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला केवळ क्लास व्हेरिएबल्स द्वारे मेथडच्या इन्टेरॅक्शनची टेस्ट करायची नाही तर क्लास च्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये मेथडची टेस्ट देखील करायची गरज आहे 1986 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीरिंग मधील IEEE ट्रान्सक्शन मध्ये या क्षेत्रातील एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे Weyukars Anticomposition axiom Weyukar च्या axiom चे स्टेटमेंट असे आहे की प्रत्येक इंडिविज्युअल प्रोग्राम एलिमेंटची पुरेशी टेस्ट ही संपूर्ण प्रोग्रामच्या पुरेशी टेस्ट करण्याइतकी आवश्यक नाही म्हणून Weyukar म्हणतो की जर तुम्ही इंडिविज्युअल एलिमेंट ची टेस्ट घेतली तर संपूर्ण प्रोग्राम फंक्शन करेल याची खरोखर खात्री देता येत नाही जर p आणि q हे एलिमेंट असतील तर p ला q द्वारे रेफेरन्स अधिक कॉम्प्लिकेटेड मेथड ने बदलण्याची संधी आहे तर ते एलिमेंट च्या आयसोलेशन च्या टेस्ट दरम्यान स्टब्स द्वारे केले जाऊ शकते आणि म्हणून p आणि q जोपर्यंत इन्टेरॅक्शन करू शकतात तोपर्यंत आपल्याला त्यांची एकत्र टेस्ट करणे आवश्यक आहे तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्ससाठी या इंटरप्रिटेशनचा अर्थ असा आहे की आपण मेथड चा विचार करू शकत नाही कारण ती फक्त टेस्ट मेथड आहे आणि नंतर त्यांचे इंटिग्रेशन करणे योग्य असू शकत नाही आपल्याला क्लास ची टेस्ट करणे आवश्यक आहे ते हाय लेव्हल आहे आणि क्लास चे इंटिग्रेशन करणे देखील आवश्यक आहे तर हा पहिला महत्त्वाचा रिझल्ट आहे की क्लास हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्ससाठी टेस्ट चे बेसिक युनिट आहे आता आपण काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड चे इम्पॉर्टन्ट फीचर्स पाहूया आणि ती टेस्ट करण्यात मदत करू शकतात की नाही ते टेस्ट करण्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण करतात का ते पाहू प्रथम आपण एनकॅप्सुलेशन हि कन्सेप्ट पाहू एनकॅप्सुलेशन म्हणजे जसे आपल्याला माहिती आहे की मेथड मध्ये डेटा एकत्र असणे हे होय वास्तविक एनकॅप्सुलेशन हा एरर चा सोर्स नाही परंतु नंतर ते टेस्टसाठी अडथळा आहे असे का कारण एनकॅप्सुलेशन मुळे आपण डायरेक्ट क्लासच्या प्रायव्हेट व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकत नाही आणि म्हणून डी बगर ला त्याची व्हॅलू शोधणे कठीण होईल क्लासेसचे प्रायव्हेट व्हेरिएबल्स अशा कोणत्याही मेथड नाहीत हा एरर तो देईल आणि या मेथड व्हेरिएबल्स ला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला त्या मेथड द्वारे ऍक्सेस करणे आवश्यक आहे तुम्ही त्यात डायरेक्ट ऍक्सेस करू शकत नाही आणि त्यामुळे ते कॉम्प्लिकेटेड होते तर हा प्रोब्लेम कास सोडवायचा यावर अनेक उपाय शक्य आहेत एक म्हणजे स्टेट रिपोर्टींग मेथड त्यामुळे आपल्याकडे क्लासमध्ये ऍडिशनल मेथड्स असू शकतात ज्या या प्रायव्हेट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू चा रिपोर्ट देतात लो लेव्हल्स प्रोब्स ला म्यानुअली ऑब्जेक्ट ऍट्रिब्यूटची इन्व्हेस्टीगेट करण्यासाठी किंवा अचूकता टेक्निकचा प्रूफ ठरवण्यासाठी हे व्हेरिएबल्स ऍक्सेस करत नाही परंतु अचूकता टेक्निकचा हा एक प्रूफ आहे परंतु सर्वात प्रॉमिसिंग वे म्हणजे स्टेट रिपोर्टिंग मेथड आणि सामान्यत एनकॅप्सुलेशन हे टेस्टर द्वारे हॅन्डल केले जाते त्यांच्याकडे स्टेट रिपोर्टिंग मेथड आहेत आणि ते एन्कॅप्सुलेशन प्रॉब्लेम सॉल्व करतात आणि प्रायव्हेट व्हेरिएबल्सची व्हॅल्यू ते तपासू शकतात आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमचे आणखी एक महत्त्वाचे फिचर पाहू ज्याला इनहेरिटेन्स असे म्हणतात इनहेरिटेन्स म्हणजे जसे आपल्याला माहित आहे की इनहेरिटेन्सचा एक महत्त्वाचा फायदा हा आहे की एकदा क्लासची टेस्ट घेतली गेली की आपण त्याच्या सब क्लास मध्ये नवीन फीचर्स जोडू शकतो आणि म्हणून आपण वर्किंग कोड पुन्हा वापरतो तो सर्व टेस्टेड आणि रिटन कोड लिहिण्याची गरज नाही आपण फक्त क्लास व्हेरिएबल्सच्या काही मेथड्स जोडतो पण मग इथे प्रश्न असा आहे की एकदा आपल्याकडे डीराईव्ह क्लास आला आणि त्याला अँसेस्टर क्लासमधील अनेक मेथड्सचा इनहेरिटेन्स मिळाला की डीराईव्ह क्लास मध्ये इनहेरिटेन्सने मिळालेल्या मेथड्स टेस्ट केल्या गेल्या पाहिजेत आश्चर्याची आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इनहेरिटेन्सने मिळालेल्या मेथड्सची टेस्ट घेणे बंधनकारक आहे इनहेरिटेन्स मिळालेल्या मेथड्सची टेस्टिंग हा एक्सेपशनल रूल आहे हे असे का आहे कारण या सर्व मेथड्स बेस क्लासमध्ये टेस्ट केल्या गेल्या होत्या आणि त्या केवळ डीराईव्ह क्लास मध्ये इनहेरिटेन्स हक्काने मिळाल्या आहेत मग डीराईव्ह क्लास मध्ये त्यांची पुन्हा कसून टेस्ट का करावी लागेल चला त्या प्रॉब्लेमला परीक्षण करूया तर हा बेस क्लास लायब्ररी मेम्बर आहे आणि आपण क्लास आणि डेरीव्हेशनचे अनेक हिरारचीस डीराईव्ह केले आहेत आणि येथे मेथड्स आट्रिब्युटस जे स्टुडन्ट क्लास मध्ये उपलब्ध आहेत आणि नंतर स्टुडन्ट ला पण अधिक आट्रिब्युटस आणि मेथड्स आहेत तर या स्टुडन्टच्या क्लास ला इनहेरिटेन्स ने मिळालेले सर्व काही सब क्लास मधिल यूझच्या नवीन रेफरन्स मुळे प्रत्यक्षात पुन्हा टेस्ट करणे आवश्यक आहे तर तेच बेसिकली अँटी कंपोझिशन एक्झिओम आहेत कन्टेक्सट ऑफ युसेजच्या नवीन रेफरन्स नुसार आपल्याला काय म्हणायचे आहे हे आपण काही उदाहरणांसह पाहूया परंतु नंतर आपण असे म्हणू शकतो की जर आपण पाहिले की एखादी मेथड हाय लेव्हल वर योग्यरित्या कार्य करत असेल तर ती लो लेव्हल वर तशीच कार्य करेल याची हमी देत नाही याची काही उदाहरणे पाहूया आपण असे गृहीत धरू या की येथे हा कोड आहे क्लास A मध्ये व्हेरिएबल x ची व्हॅल्यू 200 आहे आणि इन्व्हेरिएन्ट किंवा या व्हेरिएबलची आवश्यकता अशी आहे की x नेहमी 100 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्याकडे येथे अनेक मेथड्स आहेत जेथे आपण हे व्हेरिएबल वापरत आहोत आणि हे सर्व इन्व्हेरिएन्ट मेन्टेन करत होते ज्या प्रकारे क्लासची रचना केली गेली होती आणि ते योग्यरित्या कार्य करत होते परंतु नंतर काही प्रोग्रामर ने क्लास A एक्सटेन्ड केला आणि त्याने खरोखर कोड कडे लक्ष दिले नाही फक्त तो एक्सटेन्ड केला आणि येथे त्याने ऍडिशनल मेथड इंट्रोड्यूस केली जेथे त्याला m1 ची गरज आहे जिथे त्याने x हे व्हेरिएबल 1 वर सेट केले आहे आता एकदा आपण A ला B मध्ये एक्सटेन्ड केल्या नंतर येथे इनहेरिटेन्स ने मिळालेल्या मेथड्स m इत्यादि ज्या पूर्वी पासून फंक्शन करत आहेत त्या फंक्शन करणार नाही कारण येथे invariant चा नियम व्हायोलेट झाला आहे तर हे एक साधे उदाहरण आहे आपण दुसरे उदाहरण पाहू या क्लास A मध्ये एक मेथड m होती तिच्या मध्ये m2 मेथड होती आणि m2 ची डेफिनिशन क्लास A मध्ये देखील केली गेली होती त्यामुळे m आणि m2 या दोन्ही क्लास A आणि m2 मध्ये m द्वारे कॉल केलेल्या आहेत आता क्लास B ने A ला एक्सटेन्ड केले आहे परंतु नंतर त्यात B मेथड ओव्हरराइड केली आहे आता येथे m ला क्लास B च्या क्लास कॉन्टेक्सट असे म्हटले जाते मग येथे m हा इनहेरिटेड आहे आणि आपण असे म्हणतो की m हा क्लास A मध्ये अगदी बरोबर फंक्शन करत होता आता क्लास B ऑब्जेक्ट साठी त्याची टेस्ट घेण्यात आली आहे जेव्हा आपण m ला कॉल करतो तेव्हा त्याला क्लास Bच्या संदर्भात क्लास म्हणतात आणि म्हणून पॉलीमॉर्फिझम मुळे m कॉल करण्यासाठी आता A डॉट m2 म्हणण्यापेक्षा B डॉट m2 ला कॉल करावे लागेल आणि म्हणून ते m2 सह चांगले फंक्शन करेल परंतु आता त्याच m वर B डॉट m2 कॉल करत आहे आणि म्हणून ते अयशस्वी होऊ शकते आणि नक्कीच जेव्हा आपल्याकडे मेथड ओव्हरराइडिंग आहे तेव्हा आपण बेस क्लास मेथड ओव्हरराइड करत एक नवीन पद्धत लिहू शकतो हे आपल्याला टेस्ट करणे आवश्यक आहे म्हणून इनहेरिटेड मेथड्स ज्यांची आपल्याला टेस्ट करायची आहे आणि आपल्याला इन्व्हेस्टीगेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हररिडन मेथड्स देखील टेस्ट कराव्या लागतील त्यामुळे ओरिजिनल क्लास मध्ये मेथड्सची टेस्ट घेण्यात आली आहे ही बेस ह्या डीराईव्ह क्लास मध्ये टेस्ट करावी लागणार नाही हे खरे नाही तर बेस क्लासमधून इनहेरिटेन्स ने मिळालेल्या सर्व मेथड्सची आपल्याला प्रत्यक्षात टेस्ट कराव्या लागणार आहेत या सेशन मध्ये आता आपला वेळ संपत आला आहे आपण पुढील सेशन मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामची टेस्ट कशी करावी याबद्दल चर्चा करूया